पेशी संवर्धनाच्या व्याख्यानमालेमधे तुमचे स्वागत आहे तर शेवटच्या वर्गामध्ये आपण मायलिनेशन बाबत बोललो तर आज आपण पहिल्यांदा पेरिफेरल सिस्टीम मध्ये तसेच सेंट्रल सिस्टीम मध्ये मायलिनेशन कसे होते याबद्दल बोलू त्याचप्रमाणे तुमच्याकडे मायलीनेशनचे विविध पॅटर्न आहेत जर तुम्ही पेरिफेरल न्यूरॉन्सचे कल्चरिंग करत असाल तर तुम्हाला विविध नमुने अशी तुलना करता सेंट्रल नर्वस सिस्टमचे न्यूरॉन्स अनुसरावे लागतील सर पेरिफेरल न्यूरॉन्समध्ये ज्या वेळेस मी हे काढतो आपण आता सहाव्या आठवड्यातील दुसऱ्या व्याख्यानात आहोत W6 L2 आता जेव्हा आपण पेरिफेरल न्यूरॉन्स बद्दल बोलतो तर अशा पद्धतीने मायलिनेशन हे न्यूरॉन्स मध्ये होऊ शकते ज्यावेळेस न्यूरॉन्स शरीरामध्ये तयार होत असतात तर या आहेत श्वान पेशी आणि या श्वान पेशी एक्झानमध्ये येतात त्याचबरोबरीने डेंड्रईट मध्ये सुद्धा असतात तर ह्याच्या श्वान पेशी मायलिनेशनच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असतात त्या एक प्रकारच्या ग्लीअल पेशी शरीराचा भाग आहेत आता येथे पोहोचल्यावर ते काय करतात ते अशा पद्धतीने वेगवेगळे होतात विभागणी झाल्यानंतर या पेशी एकझोनच्या खाली जातात आणि त्याला गुंडाळण्याचा प्रयत्न करतात उदाहरणार्थ हा एकझोन आहे प्रथमता या पेशी विभागून त्यातील काही हळूहळू खाली जातात आणि काही या प्रकारे पकड मिळवण्यासाठी चिकटतात जवळपासच्या पद्धतीने आणि त्यानंतर काय होते या स्वतंत्र पेशी एक संपूर्ण आवरण तयार करतात की जे मायलिन बेसिक प्रोटीनद्वारा तयार केलेले असते त्याला आपण MBP असे म्हणतो हे मायलिन बेसिक प्रोटीन या पेशी द्वारा स्त्रवले गेले आहे तिच्यामुळे या पेशींनी स्वतःभोवती मायलिन शीथ तयार केले आहे आणि मग बऱ्याच पेशी या स्वतः नष्ट होतात तर हे या पेशींचे विधिलिखीत असे आहे सुरुवातीला ते असे असते आणि अचानकपणे ते असे होते येथे असे दिसून येते की पेशी आवरणाची सीमा ही दुसऱ्या पेशावरच्या एकरूप झाले आहे आणि मग ती पूर्ण रचना एका शीटसारखी दिसते आणि त्याला आपण मायलिन शीथ असे म्हणतो की जे एका पद्धतीने एकझोन मध्ये अडकवलेले असते ती ज्या पद्धतीने मायलिन बेसिक प्रोटीन स्त्रवले गेले आहे तर जीवशास्त्र एक खूप छोटासा भाग मी तुम्हाला येथे सांगितला आहे जर तुम्हाला खरोखरच पेरिफेरल न्यूरॉनचे संवर्धन करायचे असेल परंतु हे तुम्ही कसे करू शकता आणि कसे करायला हवे याच्याबद्दल जरा विचार करा आता मी तुम्हाला दोन बाबी मी सांगतो पुन्हा एकदा आठवा आपल्याला आपले उद्दिष्ट म्हणजे प्रौढ हिपोकॅम्पस न्यूरॉन पेशींचे विलगीकरण हे आहे परंतु तत्पूर्वी मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही असा विचार करायला हवा हे विविध पेशी संवर्धनाचे मॉडेल इतके गरजेचे का आहे तर इथे एक समस्या आहे जिथे मी पोचलो होतो काही काळापुरते आणि मी खरोखरच खूप भाग्यवान आहे कि मला माझ्या एका जवळच्या मित्राबरोबर की जो या इन विट्रो पेरिफेरल न्यूरॉनच्या मायलिनेशन विकसन या तंत्रज्ञानाचा रचयिता आहे मी त्याचे नाव सांगू इच्छितो त्याचे नाव आहे जॉन ओवेन सॅमसाय तो युनिव्हर्सिटी ऑफ सेल्युलर फ्लोरिडा येथील आहे आणि येथे मी त्याच्यासोबत त्याच्या प्रबंधातील समस्या सोडवण्यासाठी मदत करत होतो त्याच्या प्रबंधामध्ये असे खूप साऱ्या समस्या होत्या ज्यात त्याने त्या सोडवल्या त्यातीलच ही एक समस्या आहे तर त्याने त्यासोबत कसे केले तर मी येथे खरा अनुभव सांगू इच्छितो की त्याने ते खरे कसे केले तर ज्या पद्धतीने जॉन त्या समस्यापर्यंत पोहोचला हे अतिशय मनोरंजक आहे तर सर्वात आधी त्याने असे केले तर पेरिफेरल साठी कोणते स्त्रोत आहेत तरी कृपया तुम्ही तुमचा ट्रेक सोडू नका आपल्याकडे परत येऊ मला माहित आहे की आपण थोड्यावेळासाठी मुख्य अभ्यासक्रमापासून दूर जात आहोत परंतु काही गोष्टी या फक्त करायचे असतील तर आपल्याला काय करावे लागेल आणि तुमच्या सारख्या लोकांच्या बाबतीत जर झाले तर आपल्याला पेरिफेरल प्रश्नांना उत्तर द्यायचे आहे काही आव्हानात्मक समस्यांना सुरू करण्यापूर्वी प्रौढ न्यूरॉन्सची भविष्यातील पुनरुज्जीवन आणि त्याच बरोबर त्यांचे कल्चर डिश मधील संवर्धन आणि विशेषतः औषध शोधासाठी लागणारा आर्थिक भार कसा कमी करू शकतो हे आपल्यासमोरील काही आव्हानात्मक समस्या आहेत ही समस्या कशी सोडवली जाऊ शकते यासाठी आपण परत येऊ तर एकदम सुरुवातीची कल्पना अशी आहे आपण समस्या खंडित करू या की पेरिफेरल न्यूरॉन्सची डिश मध्ये मायलिनेशन साधने आणि दुसरे म्हणजे की तुम्हाला आहे का काय साध्य करायचे आहे त्याचबरोबरीने स्क्लेरोसिससारखे मायलिनेटिंग डीसोर्डरस अभ्यास करण्यासाठी टेस्टबेड का तयार करायचे की जेथे मायलीनेशन नष्ट होते तुमच्याकडे काय आणि का आहे आता कसे आहे तुम्ही हे कसे साध्य करू शकता तर आता पुढील पंधरा मिनिटांसाठी आपण टेस्ट बेड कसा तयार करायचा यावर चर्चा करू पण हे सर्व आधी पाहण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे ते आधी पाहू तर आपण पेरिफेरल साठी प्रयत्न करत आहोत आपला सर्वात सोपा स्त्रोत म्हणजे डोर्साल रूट गॅंगलोनिक न्यूरॉन जे सेंसरी न्यूरॉन्स आहेत आणि हेच आपल्या गरजांपैकी एक आहे आणि तो तुम्ही कसा मिळू शकता तर त्यातील सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण खूप वर्ष यावर आधीच काम केले आहे आणि तो तुम्ही उंदरा पासून मिळू शकता त्याच्या गर्भापासून म्हणजे E14 तर साधारणतः उंदरांना वीस ते तीस दिवसांचा गर्भधारणेचा कालावधी असतो आणि तुम्ही हे त्याच्या E14 डोर्साल रूट गॅंगलिऑन पासून मिळवू शकता आपण हे प्रौढवर करू शकत नाही कारण त्याला आपल्याला खूप सुरुवातीला कट घेऊन एम्ब्र्योनिक न्यूरॉन E14 मधून काढावे लागते तरी E14 पासून जर तुम्ही पाहिले तर डिसेक्शन हे आता आपले खरे आव्हान आहे तुम्हाला आता एक छोटासा काहीसा असा एम्ब्रियो हाताळायचा आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करावे लागेल तुम्हाला त्याचा स्पायनल कॉर्ड वेगळा करावा लागेल आणि ती एक प्रकारची मायक्रो सर्जरी असेल आणि त्या स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूला तुम्हाला डोर्साल रूट गॅंगलिऑन पाहायला मिळेल आणि अतिशय काळजीपूर्वक म्हणजे खरोखरच अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला शस्त्रक्रियेतील हुशारी वापरून हा डॉर्साल रूट गॅंगलिऑन बाकीच्या स्वतंत्र गॅंगलिऑनपासून वेगळा करावा लागेल तर आता तुमच्याकडे बफर कलेक्शन आहे जसे की हायबरनेट किंवा डोर्साल रूट गॅंगलिऑन DRGs आता हे DRGs एन्झाईमॅटिक डीसोसिएशन करावे लागेल तर हे करण्यासाठी तुम्हाला ट्रीपसिनचा वापर करावा लागेल जर तुम्ही खरोखरच कौशल्यपूर्ण असाल तर तुम्ही हे मॅन्युअली करू शकता पण तुम्हाला खरंच खूप काळजी घ्यावी लागेल खूप सारे एनक्झायटी एन्झाईमॅटिक डीसोसिएशन हे ट्रीपसिन द्वारे करता येते आणि जर तुम्ही ट्रीपसिनचा वापर केला तर तुम्हाला ती प्रक्रिया दहा ते पंधरा मिनिटानंतर ट्रीपसिन इनहिबीटर वापरून बंद करावे लागेल नाहीतर पेशींना नुकसान होईल तर आता तुम्हाला खात्री करून घ्यायला हवी की ही प्रक्रिया झाली आहे आणि ज्या वेळेस आपण बोलतो विविध प्रकारचे गॅंगलिऑन हे जवळपास असे असतात तर प्रामुख्याने ज्या वेळेस तुम्ही ट्रीपसिनचा वापर करता त्यावेळेस तुम्ही या पेशींना वेगळे करत असतात तर आपल्या सिंगल सेल सस्पेन्शनपासून तुम्हाला काय मिळते हे तुमचे DRG न्यूरॉन्स आहेत आणि ते E14 आहेत जर आपण पुढे पाहिले तर श्वान पेशींची संख्या ही हळूहळू वाढू लागली आहे तर येथे आता एक एक मनोरंजक गोष्ट तुम्हाला लक्षात येईल की पहिला न्यूरॉन किंवा DRG वरील पहिली पेशी ही सेंसोरि न्यूरॉन्स वरून लक्षात येईल एकदा जर सेंसरी न्यूरॉन तयार झाले की लगेच श्वान पेशी सुद्धा तयार होतात आणि ते आवरण तयार करतात हे त्या प्रकारच्या आवरण नाही हे म्हणजे श्वान पेशीची विभागणी करते की ज्यामुळे पुढील आवरण हे समांतर पद्धतीने सुरू होईल आणि त्याच वेळेस पुढील प्रक्रिया सुरू होईल ज्या वेळेस तुम्ही हे सिंगल सस्पेन्शन मिळवता त्यावेळेस तुमची पहिली गरज पूर्ण होईल ते म्हणजे तुमच्याकडे पेरिफेरल न्यूरॉन आहे आता तुम्हाला पुढची गोष्ट साध्य करायचे आहे जर ही तुमची पहिली गरज असेल तर दुसरी गरज म्हणजे तुम्हाला श्वान पेशींची आहे कारण तसेही खूप दूर आहे तुम्हालाही करायचं असेल तर तुम्हाला स्वान पेशीचा स्त्रोत शोधावा लागेल पण जशी मी आता उल्लेख केला होता जर तुम्ही E14 वापरत असाल तर श्वान पेशी व्यवस्थित मिळू शकते तर याचा अर्थ असा जर श्वान पेशी प्राण्यापासून मिळवायचे असतील तर तो चांगला प्रौढ प्राणी असावा तर तुम्ही श्वान पेशी प्रौढ प्राण्यापासून मिळवू शकता परंतु ते काही उपयोगाचे नाही तर तुम्हाला याकरिता काय करावे लागेल तुम्ही एक p1 किंवा p4 उंदीर घेऊ शकता p1आणि p4 म्हणजे काय जसे मी तुम्हाला सांगितले होते गर्भधारणेचा कालावधी हा जवळपास E23 दिवसांचा असतो जसे ते जन्म घेतात तो दिवस हा p0 असतो तर जवळपास p1 ते p2 हा जन्मानंतर चा कालावधी असतो तर अंदाजे p1 ते p2 किंवा p3 ते p4 या कालावधीदरम्यान या छोट्या उंदरांच्या पिल्ल्लापासून श्वान पेशी मिळवू शकता तिच्यावर चांगल्या पद्धतीने काम होऊ शकते जर तुम्ही आता मला विचारलं की या सर्व गोष्टी 100 वर्षापासून किंवा मागील 56 वर्षापासून लोकांना माहित आहेस एवढे काम करत आले आहेत तर हा एक प्रकारचा लांब पल्ल्याचा प्रवास आहे तर आज आपल्याकडे काही कल्पना आहेत आता आपण मायलीनेट होणाऱ्या पेशी कशा मिळवू शकतो आणि त्याच प्रमाणे बाकीचे सुद्धा तर हे सर्व जे आहे हे इन विट्रो डेव्हलपमेंटल बायोलॉजीच्या अतिशय किचकट अभ्यासामध्ये येते तर आता आपल्याला कल्पना आहे कुठल्या या मुद्द्यावर या पेशी परत दिसू लागतात आणि कुठल्या प्रकारचा इन विट्रो सेटअप आपल्याला डेव्हलपमेंटल बायलॉजीमध्ये माहिती म्हणून येऊ शकतो तर या सर्व गोष्टी एकमेकाला जोडल्या आहेत तरी या पेशी संवर्धनाच्या पूर्ण क्षेत्रांमध्ये विशेषता कुठल्याही प्रकारच्या पेशी संवर्धनाबाबत तुम्हाला त्या पेशींच्या विकासाबाबत येणाऱ्या समस्यांची कल्पना असायला हवी मला हे माहीत आहे परंतु अजुनही मला ते व्यवस्थित समजले नाही तर हे अतिशय महत्त्वाचे आहे की आपण विकासाबाबत होणारे जे मूलभूत बदल आहेत त्याबाबतीत जागरूक असायला हवे मला अजूनही आठवते जर आपण श्वान पेशी या विशिष्ट प्राण्यापासून मिळवल्या तर दुर्दैवाने त्याचा विकास व्यवस्थित होत नाही तरी यासाठी आपल्याला दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून रहावे लागेल किंवा दुसऱ्या गटातील प्राण्यापासून श्वान पेशी मिळवावे लागतील तर हा आहे तुमचा दुसरा स्त्रोत तर जर आता एकदा तुम्ही श्वान पेशी मिळवल्या तर त्यांचा आकार जवळपास असा असतो तर आता आपल्याला खूप मनोरंजक अशी गोष्ट कळेल ज्यावेळेस आपण श्वान पेशीबाबत बघतो तर त्या विभाजित होणाऱ्या पेशी असतात जसे की या ग्लीअल पेशींचे संवर्धन आहे जर तुम्ही खात्री करून न घेता विभाजित होणार पेशी बाजूला ठेवल्या तर विभाजित न होणाऱ्या पेशींची संख्या ही वाढू शकते आणि मग तुम्हाला नवीन समस्यांना सामोरे जावे लागेल यामध्ये तुम्हाला विभाजित न होणाऱ्या पेशी शोधून काढावे लागतील तर आपण समस्या कशी सोडवू शकतो त्यातील एक प्रकार म्हणजे तुम्हाला सर्व पेशी या एका ठिकाणी ठेवावे लागतील ज्यामध्ये विभाजित न होणारे पेशी सुद्धा असतील अशा पद्धतीने तुम्ही तुमची समस्या सोडवू शकता तुम्ही हे पाहिले असेल तर या डिशमध्ये पेरिफेरल डोर्साल रूट गॅंगलियोनीक न्यूरॉन आहे 24 तासाच्या आत तुम्हाला त्यामध्ये प्रोसेस वाढताना दिसतील एक प्रोसेस थोडीशी मोठी होईल ज्याला तुम्ही ही एक्झोन म्हणू शकता आता तुमच्या समोर एक प्रोसेस आहे आणि जर तुम्ही त्याला पॅटर्न दिला तर जॉमेट्री च्या मदतीने तुम्ही ते व्यवस्थित करू शकता जर आता जसे ते २ ३ दिवसात व्यवस्थित वाढतील त्यानंतर तुम्ही श्वान पेशी त्यामध्ये टाकू शकता की ज्या तुम्ही E14 च्या अविभाजित पेशीपासून मिळवले आहे तर ते अशा प्रकारे त्यांचे प्रोसेस तयार करतात आता आपण श्वान पेशी सादर करू तर आता येथे थांबून ही गोष्ट आपण पुढे सुरू ठेवू त्यानंतर काय होईल आपण त्याला कशा पद्धतीने अडल्ट हिप्पोकॅम्पसमध्ये बदलू शकतो कारण ते खरोखरच एक चमत्कारिक बाब आहे